आपण आपली ग्रीड रुटींग अल्गोरिदम बद्दल चर्चा पुढे कंटिन्यू ठेवूया मी मागे म्हटल्याप्रमाणे या लेक्चरमध्ये आपण काही अल्गोरिदम बद्दल चर्चा करू हे अल्गोरिदम रनिंग टाईम कॉम्प्लेक्ससिटी तसेच स्टोरेज कॉम्प्लेक्ससिटी दृष्टीने जास्त इफिसिएंट आहे पहिला अल्गोरिदम हॅडलॉक अल्गोरिदम या नावाने ओळखला जातो हा अल्गोरिदम देखील ली अल्गोरिदम सारखा आहे या अल्गोरिदम मध्ये आपण नंबरच्या साह्याने सेल लेबलिंग करत असतो परंतु सेल नंबरिंग पद्धत वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन पद्धत ली अल्गोरिदम पेक्षा वेगळी आहे तुम्हाला ली अल्गोरिदम चे बेसिक मेकॅनिझम रिकॉल करता येईल ली अल्गोरिदम मध्ये नंबरिंग करताना टारगेट कोणत्या डायरेक्शन ला लोकॅटेड आहे याचा कोणताही विचार न करता वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन ऑल डायरेक्शन स्वरूपात प्रप्रोगेट होत असे ली अल्गोरिदम मध्ये टारगेट कोणत्या डायरेक्शन ला लोकेटेड आहे त्याच्या विरुद्ध दिशेला वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन ऑल डायरेक्शन स्वरूपात प्रप्रोगेट होत असे परंतु हॅडलॉक अल्गोरिदम मध्ये तुम्ही व्यवस्थित डायरेक्शन ला मुव्ह होत आहात किंवा विरुद्ध डायरेक्शन ला मुव्ह होत आहेत गोष्टीचा ट्रॅक ठेवला जातो आपण योग्य दिशेने जात असल्यास आपण नेहमीच प्रायोरिटी देता नको असलेल्या डायरेक्शन चे एक्सपान्शन अव्हॉइड करता येते त्यामुळे नक्कीच कमी सेल नंबरिंग करावे लागेल त्याचा फायदा अल्गोरिदम फास्टर एक्झिक्युशन साठी होईल आपण आधी हॅडलॉक अल्गोरिदम चा बेसिक कन्सेप्ट पाहू डेटोर नंबर नावाची सेल लेबलिंग स्कीम हॅडलॉकच्या अल्गोरिदम मध्ये वापरली जाते डेटोर म्हणजे काय मी तुम्हाला डेटोर चा बेसिक कन्सेप्ट एक डायग्राम काढून स्पष्ट करतो डायग्राम मध्ये सोर्स S आणि डेस्टिनेशन D पॉईंट लोकेट केले आहेत मला सोर्स S आणि डेस्टिनेशन D मध्ये विशिष्ट पद्धतीने पाथ काढायचा आहे समजा काही कारणामुळे मला हव्या असलेल्या विशिष्ट पद्धतीने पाथ काढता येत नाही त्यामुळे नवीन पाथ काढण्यासाठी मला D पासून थोडे डिस्टन्स दूर जाऊन पुन्हा D कडे परत जावे लागते तेव्हा D पासून दूर मुव्ह होणे म्हणजे डेटोर आहे डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकतात की एका लाईन सेगमेंटमध्ये डेटोर आहे परंतु या एका लाईन सेगमेंट व्यतिरिक्त आपण कोठेही डेटोर वापरत नाही उरलेल्या इतर लाइन सेगमेंटमध्ये आपण D च्या डायरेक्शन मध्ये मुव्ह होतो आयडिया असे आहे की D पासून दूर जाताना आपल्याला किती सेल लेबल करावे लागतात त्याला डेटोर नंबर असे म्हणतात

समजा एखादा पाथ 'P' दोन सेल कनेक्ट करत आहे पाथ 'P' चा डेटोर नंबर म्हणजे किती ग्रीड सेल टारगेट D पासून दूर डायरेक्ट केल्या गेल्या संपूर्ण पाथ 'P' कडे बघताना तुम्ही किती ग्रीड सेल टारगेट D पासून दूर जात आहेत ते शोधून काढू शकता तो आपला नंबर d असेल या उदाहरणात तुम्ही अजून एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे संपूर्ण पाथ 'P' व वर तुम्ही ही जेवढी मुव्हमेंट कराल तेवढेच मुव्हमेंट तुम्हाला टारगेट D कडे परत येण्यासाठी करावी लागेल याठिकाणी अमाऊंट d परत येताना ऍड करावी लागेल तुम्ही डेटोर नंबर पाथ लेन्थ सोर्स S आणि टारगेट T पॉईंट मधील मॅनहॅटन डिस्टन्स च्या मदतीने काढू शकतात मॅनहॅटन डिस्टन्स अपेक्षित शॉर्टटेस्ट पाथआहे तो तेथे असू शकत नाही तो मॅनहॅटन डिस्टन्स अधिक दुप्पट डेटोर नंबर इतका आहे तुम्ही जेवढे एखाद्या डायरेक्शन ला दूर जाल त्याच अमाऊंट ने परत यावे लागेल अशाप्रकारे तुम्ही पाथ लेन्थ एस्टीमेट करतात हॅडलॉकच्या अल्गोरिदम मागची आयडिया आहे की आपण सेलच्या लेबलसाठी डेटोर नंबरचा वापर करा ली अल्गोरिदम प्रमाणे सेल फिलिंग होते फक्त फरक इतका आहे याठिकाणी आपण डिस्टन्स ऐवजी डेटोर नंबरचा वापर करतो तसेच लहान डेटोर नंबर असलेल्या सेल हाय प्रायोरिटी सेल असते आणि एक्सपांड केली जाते अजून एक पॉईंट म्हणजे ली अल्गोरिदम मध्ये आपण प्रत्येक स्टेपला नेबर सेल नंबर करत असतो पुढच्या स्टेप मध्ये त्यानंतर असलेले नेबर नंबरिंग होते परंतु हॅडलॉकच्या अल्गोरिदम मध्ये एका स्टेपमध्ये तुम्ही एकाच डायरेक्शनला मुव्हिग असाल तर त्या डायरेक्शन चे संपूर्ण नंबरिंग होते उदाहरणार्थ तुम्ही राईट डायरेक्शन ला डेटोर नंबर 0 बरोबर मुव्ह होत असाल तर जवळच्या संपूर्ण सेल एका स्टेप मध्येच 0 0 0 0 0 0 नंबरिंग होईल परंतु या ठिकाणी पाथ रीट्रेस करणे सोपे नाही आपल्याला डेटा स्ट्रक्चर आवश्यक आहे जे काही एडिशनल इन्फॉर्मेशन ठेवतील आणि काही प्रमाणात सर्चींग करतील हॅडलॉकच्या अल्गोरिदम एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करू वर स्लाईड मध्ये ग्रीड सेल चा हा अॅरे सोर्स S आणि टारगेट पॉईंट तसेच ब्लॅक रिजन ओबस्टॅकल्स म्हणून दाखविला आहे आपण या सेलला डिटोर क्रमांकासह लेबलिंग करण्यास सुरवात करू वर स्लाईड मध्ये सोर्स S आणि टारगेट पॉईंट T त्याच्या राईट आणि टॉप बाजूला आहे दिला आहे याठिकाणी कोणत्याही प्रकारची राईट आणि टॉप बाजूला लेली केलेली मुव्हमेंट डिटोर नंबर वाढणार नाही याचाच अर्थ तुम्ही बरोबर डायरेक्शन मध्ये मुव्ह करत आहात परंतु याठिकाणी टॉप ब्लॉक करण्यात आला आहे तुम्ही टॉप पर्यंत मुव्ह करू शकत नाही बरोबर डायरेक्शन मध्ये मुव्ह करण्याचा पर्याय म्हणजे राईट डायरेक्शन मध्ये मुव्ह करणे त्यानुसार तुम्ही 2 सेल मुव्ह केल्यानंतर थांबतात कारण याठिकाणी राईट आणि टॉप बाजू ब्लॉक आहे आपले पहिल्या स्टेप्सचे लेबलिंग झाले आहे डिटॉर नंबर 0 आहे त्याचा अर्थ तुम्ही बरोबर डायरेक्शन मध्ये मुव्ह करत आहात या लोकेशनच्या पुढे ब्लॉक असल्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला डिटॉर करावा लागेल नंबर 0 पासून तुम्ही साईडला मुव्ह होऊ शकतात सोर्स S पासून तुम्ही लेफ्ट साईडला मुव्ह होऊ शकतात त्यामुळे डिटॉर 1 होईल त्याचा अर्थ असा आहे की T पासून तुम्ही 1 सेल दूर जात आहात सोर्स S पासून तुम्ही लेफ्ट साईडला मुव्ह करून 1 लेबल सेल ला देतात आता जो पर्यंत तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये मुव्ह करत आहात तो पर्यंत प्रत्येक सेल ला 1 लेबल देतात तुम्ही प्रत्येक सेल ला 1 लेबल देण्याची प्रोसेस कंटिन्यू करत आहात आता T पॉईंट राईट आणि टॉप पोझिशन ला आहे म्हणजेच टॉप किंवा राईट पोझिशनला असलेली सेल तुम्हाला 1 1 1 असे असे लेबल करायची आहे कोणतेही ही इतर डिटॉर होत नाही d बदलत नाही डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे राइट डायरेक्शन मध्ये हे तुम्ही ही लेबलिंग करत जातात त्यानंतर एका स्पेसिफिक पोझिशनला डिटॉर येतो कारण तुम्ही T पॉईंटकडे वर जाण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे वरच्या बाजूला मुव्ह करताना लेबल 2 होईल पुन्हा जो पर्यंत तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये मुव्ह करत आहात तो पर्यंत प्रत्येक सेल ला 2 लेबल देतात डिटॉर नंबर बदलत नाही तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये बऱ्याच सेल फील करतात तिसऱ्या स्टेप मध्ये पुन्हा एकदा डिटॉर घ्यावा लागतो तुम्हाला अप किंवा लेफ्ट किंवा डाउन साईडला मुव्ह करावे लागते याप्रमाणे सेल मार्किंग 2 होते तुम्हाला T पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा डिटॉर घ्यावा लागतो कारण राईट डायरेक्शन मध्ये कोणताही पाथ नाही तुम्हाला अप मुव्ह करावे लागते आणि सेल नंबर 3 द्यावा लागतो त्यानंतर T पॉईंट राईट आणि डाउन साईडला आहे तुम्ही 3 3 3 3 3 याप्रमाणे कंटिन्यू करत राहतात याठिकाणी डिटॉर नंबर 3 येत आहे तुम्ही 3 लेबल प्रमाणे कंटिन्यू करत राहतात कारण पुन्हा डिटॉर येत नाही तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पाथ मिळाला आहे तुम्ही 3 डिटॉर घेतले आहे ते डिटॉर डायग्राम मध्ये दाखविले आहेत आता टोटल पाथ लेन्थ S आणि T मधील मॅनहॅटन डिस्टन्स अधिक दुप्पट डेटोर नंबर d 3 इतकी होईल मी मागे म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पाथ रीट्रेस करणे सोपे नाही तुम्हाला काही प्रमाणात लेबल केलेल्या सेल चे सर्चींग करावे लागेल मी त्याच्या डिटेल मध्ये जात नाही परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणजे रीट्रेसिंग थोडी कॉम्प्लेक्स आहे परंतु एडवांटेज असे आहे की जोपर्यंत तुम्ही बरोबर डायरेक्शन ला आहात तोपर्यंत प्रत्येक स्टेपला सेल नंबरिंग करत आहात आपण अनावश्यकपणे लेबल चुकीच्या डायरेक्शन ला स्प्रेयडींग करत नाही जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण योग्य डायरेक्शन ला जाऊ शकत नाही तेव्हाच आपण दूर जात आहात हॅडलॉकच्या अल्गोरिदम मागील हा बेसिक कन्सेप्ट आहे आयडिया ली च्या अल्गोरिदमपेक्षा अधिक चांगली आहे कारण सर्वसाधारणपणे सेल ची संख्या कमी असते आणि लवकर नंबरिंग होऊ शकते परंतु प्रॉब्लेम असा आहे की मेमरी कॉम्प्लेक्ससिटी किंवा स्टोरेज कॉम्प्लेक्ससिटी अधिक बदलत नाही कारण येथे देखील आपण 2 डायमेन्शनल अॅरे प्रमाणे डेटा स्ट्रक्चर ठेवत आहात जर ग्रीड डायमेन्शन 2000 2000 असेल तर तुम्हाला 2000 2000 डायमेन्शनल अॅरे प्रत्येक सेलच्या स्टोरेज स्टेटस साठी लागेल अशाप्रकारे एडवांटेज नमूद केले आहेत एक्झॅक्टली रनिंग टाइम अनाल्य्सिस करणे कठीण असले तरी असे लक्षात आले आहे की N N ग्रेड साठी 2 पॉईंट कनेक्ट करण्यासाठी O म्हणजे लिनियर टाईम अल्गोरिदम ते N2 ऑर्डर पर्यंत वेळ लागतो अर्थात हे पॉईंट S ते पॉईंट T मध्ये असलेल्या ओबस्टॅकल्स वर देखील अवलंबून आहे परंतु अशाप्रकारे अवरेज केस असते आता आपण लाईन सर्च अल्गोरिदम या अल्टरनेट क्लास च्या अल्गोरिदम बद्दल बोलू प्रथम मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो मेज रनिंग अल्गोरिदम मध्ये आपण काय करतो तर 2 डायमेन्शनल अॅरे लेआउट सरफेस वर प्रत्येक अॅरे एलिमेंट सेल डिफरंट करत असतो आपण सेल लेबलिंग करतो आणि काही प्रकारचे सर्च करून S पॉईंट पासून T पॉइंट पर्यंत पोहोचतो परंतु लाईन सर्च अल्गोरिदम चा बेसिक कन्सेप्ट काहीसा वेगळा आहे आपण 2 डायमेन्शनल अॅरे लेआउट रिप्रेझेंट करत नाही समजा आपल्याकडे फक्त टोटल एरिया अवेलेबल आहे लाईन सर्च अल्गोरिदम आपण स्ट्रेट लाईन्स ची संख्या याबद्दल माहिती ठेवतो त्यामुळे याठिकाणी वेगळे डेटा स्ट्रक्चर असते तुम्हाला स्ट्रेट लाईन्स ची संख्या याबद्दल माहिती ठेवायचे आहे स्ट्रेट लाईन्स त्यांच्या एन्ड पॉईंट कॉर्डीनेट च्या स्वरूपात रिप्रेझेंट केले जातात दोन कॉर्डीनेट म्हणजे स्ट्रेट लाईन्स आणि तुम्हाला दोन स्ट्रेट लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात का ते सर्च करावे लागतील जर दोन स्ट्रेट लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असते तर त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट काय असेल तुम्ही सिम्पल कॉर्डीनेट जॉमेट्री जी तुम्हाला स्कूल लेवल पासून माहिती आहे त्याचा उपयोग करू शकतात मी मुख्य तपशील स्पष्ट करण्यापूर्वी त्यामागील मोटिवेशन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया आयडिया अशी आहे की माझ्याकडे रेक्टांगुलर एरिया आहे त्यामध्ये मला लेआउट पॉईंट काढायचे आहे माझ्याकडे सोर्स आणि टारगेट अलोकेट केलेले आहे या आधी आपण वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन करून ग्रीड मधील सेल लेबलिंग करत होतो जेणेकरून नंबर शेवटी T पॉइंट पर्यंत पोहोचले परंतु या ठिकाणी सोपी कन्सेप्ट आहे समजा सध्या आपल्याकडे कोणतेही ओबस्टॅकल्स नाही ओबस्टॅकल्स असल्यास त्यांचा आपण नंतर विचार करु तुम्ही S पॉईंट पासून एक वर्टीकल आणि एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन इमॅजीन करा S पासून येणाऱ्या या दोन स्ट्रेट लाईन्स ला आपण S1 आणि S2 म्हणूयात त्याचप्रमाणे तुम्ही T पॉईंट पासून एक वर्टीकल आणि एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन सुरू करा T पासून येणाऱ्या या दोन स्ट्रेट लाईन्स ला आपण T1 आणि T2 म्हणूयात या स्ट्रेट लाईन्स साठी आपण डेटा स्ट्रक्चर पाहूया समजा S पॉईंट पासून होणाऱ्या लाईन्स सेट LS आहे आणि T पॉईंट पासून होणाऱ्या लाईन्स सेट LT आहे आता प्रत्येक स्टेजला LS आणि LT सेट मधील कोणतेही लाईन इंटरसेक्ट करते का ते चेक करावे याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी ते म्हणजे सेट इंटरसेक्शन नसून केवळ सेट मधील लाईन इंटरसेक्ट करतात का ते चेक करावे म्हणजे समजा L1 लाईन LS सेट मध्ये आहे तसेच L2 लाईन LT सेट मध्ये आहे तेव्हा L1 आणि L2 लाईन इंटरसेक्ट करतात का ते चेक करावे प्रत्येक स्टेप ला आपण इंटरसेक्शन चेक करतो एखाद्या स्टेप ला मल्टिपल इंटरसेक्शन होण्याचे शक्यता असते इंटरसेक्शन मिळाल्यावर आपण त्या पॉईंट पासून T पॉइंट पर्यंत आणि S पॉइंट पर्यंत ट्रेस बॅक करतो आपण इंटरसेक्शन पॉईंट पासून T पॉइंट पर्यंत रेड लाईन आणि S पॉइंट पर्यंत ग्रीन लाईन ट्रेस बॅक करतो याचाच अर्थ आपल्याला S पॉईंट पासून T पॉइंट पर्यंत पाथ मिळाला या ठिकाणी एडवांटेज म्हणजे सेल लेबलिंग करावे लागत नाही तसेच लार्ज स्टोरेज लागत नाही फक्त या पॅसिफिक उदाहरणांमध्ये आपण 4 लाईन म्हणजे 4 2 8 कॉर्डीनेट चा ट्रॅक ठेवत आहोत सिम्पल कॉर्डीनेट जॉमेट्री अल्जिब्रा च्या मदतीने आपण या लाइन्स क्रॉस करत आहेत का आणि असल्यास त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट काढू शकतो एकदा कॉर्डीनेट मिळाल्यावर ओबस्टॅकल्स असलेला पाथ लाईन सेगमेंट च्या मदतीने मिळू शकतो नक्कीच आपल्याला डेटा स्ट्रक्चर मध्ये ओबस्टॅकल्स बद्दलचे काही माहिती ठेवावी लागते आपले डेटा स्ट्रक्चर थोडे कॉम्प्लेक्स होणार आहे कारण डेटा डेटा स्ट्रक्चर मध्ये लाईन सोबत काही रेक्टांगल जे ओबस्टॅकल्स म्हणून काम करतात त्याची माहिती ठेवावी लागणार आहे तुम्ही ओबस्टॅकल्स एक्रॉस लाईन ड्राईव्ह करू शकत नाही तुम्हाला वेगळा पाथ घ्यावा लागेल म्हणून आपण परत येऊया लाईन सर्च अल्गोरिदम बेसिक आयडिया आणि उदाहरण मी तुम्हाला सांगितले आहे तेव्हा ओबस्टॅकल्स नाही असे समजून S मधून निघणारी एक वर्टीकल लाईन आणि T मधून निघणारी एक हॉरिझॉन्टल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील किंवा याविरुद्ध असू शकेल म्हणजे T मधून निघणारी एक वर्टीकल लाईन आणि S मधून निघणारी एक हॉरिझॉन्टल लाईन देखील एकमेकांना इंटरसेक्ट करू शकतात आपल्याला इंटरसेक्शन मिळाल्यावर S ते आणि T मधील मॅनहॅटन पाथ मिळेल तोच शॉर्टटेस्ट पाथ असू शकेल परंतु ओबस्टॅकल्स असताना कॉम्प्लेक्ससिटी वाढते आणि तुम्हाला बऱ्याच सेट ऑफ लाईन ड्रॉ कराव्या लागतील ठिकाणी याठिकाणी मी एक पॉईंट नमूद करू इच्छितो की लाईन सर्च अल्गोरिदम खूप फास्ट असतात आणि म्हणूनच सीएडी अल्गोरिदम ज्या बहुतेक एरिया रुटींग करतात ते या लाईन सर्च अल्गोरिदमांवर अवलंबून असतात परंतु हे अल्गोरिदम देखील नेहमीच शॉर्टटेस्ट पाथ तयार करण्याची गॅरंटी देत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांना बॅकट्रॅकिंगची आवश्यकता असू शकते कारण आपण पाथ ट्रेस करत असताना डेड एन्ड ला पोहोचलो तर आपल्याला परत जाऊन अल्टरनेट पाथ ट्राय करावा लागेल अशा प्रकारचे सिनारिओ येऊ शकतात आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे रुटींग एरिया तसेच पाथ हे केवळ मेज रुटींग अल्गोरिदम प्रमाणे 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स ने रिप्रेझेंट न करता सेट ऑफ लाईन पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात आपण 2 वेगवेगळे अल्गोरिदम पाहण्याचा प्रयत्न करत आहोत पहिला म्हणजे मिकामी आणि तबचीची अल्गोरिदम या दोन व्यक्तींनी हा अल्गोरिदम प्रपोज केला मी या अल्गोरिदम बद्दल स्टेप उदाहरणासह स्पष्ट करतो

समजा आपल्याला S आणि T हे दोन टर्मिनल कनेक्ट करायचे आहेत इनिशियल स्टेप म्हणजे स्टेप 0 याठिकाणी 2 वर्टीकल लाईन्स आणि 2 हॉरिझॉन्टल लाईन्स S आणि T मधून पास होतात आपण हे उदाहरण स्टेप बाय स्टेप पाहू स्लाईड मध्ये डायग्राम स्वरूपात उदाहरणात सोर्स पॉईंट आणि टारगेट पॉईंट दाखविले आहे तेथे काही ओबस्टॅकल्स देखील आहे इनिशियल स्टेप म्हणजे स्टेप 0 आपण 4 लाईन्स जनरेट केल्या मी S मधून पास होणारे 1 वर्टीकल लाईन्स आणि 1 हॉरिझॉन्टल लाईन्स काढली त्याला S0 आणि S0 असे म्हणू या त्याचप्रमाणे मी T मधून पास होणारे पण वेगळ्या कलरच्या 1 वर्टीकल लाईन्स आणि 1 हॉरिझॉन्टल लाईन्स काढली त्याला T0 आणि T0 असे म्हणू या तुम्ही पाहू शकतात की मध्ये असलेल्या ओबस्टॅकल्स मुळे या लाइन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही त्या लाइन्स स्टॉप होतात तुम्हाला अजून काही इंटरेटिव्ह स्टेप लागतील पुढची स्टेप म्हणजे या लाईन ओबस्टॅकल्स किंवा लेआउट बाउंड्री पर्यंत एक्सटेन्ड करा S पासून तयार केलेली लाईन T पासून तयार केलेल्या लाईन बरोबर इंटरसेक्ट होत असेल तर तुम्हाला कनेक्टिंग पाथ मिळाला असे समजावे स्लाईड मध्ये डायग्राम स्वरूपात दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाईन ओबस्टॅकल्स किंवा लेआउट बाउंड्री पर्यंत एक्सटेन्ड केल्या पण त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही जर लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असते तर तुम्हाला कनेक्टिंग पाथ मिळाला असता आता या 4 या लाईन लेवल 0 च्या ट्रेल लाईन म्हणून समजल्या जातील अशाप्रकारच्या लाईन पुढील प्रोसेसिंगसाठी टेम्पररी स्टोअर कराव्या लागतील नंतर या लाईन आपल्याला मेनूप्लेट कराव्या लागतील मेनूप्लेट कशाप्रकारे करावे आपण स्टेप 0 पूर्ण केल्यामुळे पुढची इंटरेटिव्ह स्टेप 'i' असेल याठिकाणी सिम्पल आयडिया आहे एका वेळी एक याप्रमाणे i 1 लेवल मधील ट्रेल लाईन पिक अप करा सध्या i 1 आहे म्हणून 0 लेवल मधील ट्रेल लाईन पिक अप करा ट्रेल लाईन सोबत ग्रीड पॉईंट ट्रेस केले जातील या ग्रेड पॉइंट पासून 'i' लेवल मधील नवीन ट्रेल लाईन जनरेट होतील त्या i 1 लेवल मधील ट्रेल लाईन ला परपेंडिकुलर असतील याठिकाणी मी 2 गोष्टी सांगू इच्छितो ते म्हणजे ट्रेल लाईन सोबत ग्रीड पॉईंट ट्रेस केले जातील आणि ग्रीड पॉइंट मधून परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन जनरेट होतील ते वर्क आऊट करू डायग्राम मधील एक लाईन पाहू समजा हॉरिझॉन्टल लाईन ग्रीड सोबत मला एक ग्रीड पॉईंट मिळाला आहे ग्रीड पॉईंट इमॅजिनरी असतात ते अॅक्च्युअली स्टोअर केले जात नाही आपल्याला माहित आहे की किमान वेगळे काय आहे समजा 4 इमॅजिनरी ग्रीड पॉइंट आहे त्याचप्रमाणे वेगळ्या डायरेक्शन च्या लाईन मध्ये एक ग्रीड पॉईंट आहे तसेच इतरही ही ग्रीड पॉइंट आहे या ग्रीड पॉईंट मधून सुरू होणाऱ्या परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन आपण वेगळा कलर वापरू समजा एक ट्रेल लाईन S1 काढली या ग्रीड पॉईंट मधून सुरू होणाऱ्या इतर ट्रेल लाईन ड्रॉप केल्या काही ट्रेल लाईन क्रॉसिंग करत आहेत तर काही ओबस्टॅकल्स ला हिट होत आहेत लाईन हे जसे जाईल तसेच ते दुसर्या दिशेने तेच करीत आहेत सर्वांचे लेबल S1 S1 S1 S1 S1 आणि S1 असेल त्याचप्रमाणे दुसऱ्या डायरेक्शन च्या ट्रेल लाईन असतील सर्वांचे लेबल पुन्हा S1 असेल आत्ता आपण स्लाईड मध्ये पहाल आपण येथे काय केले असते तसेच करण्याची गरज नाही तुम्ही ग्रीड पॉईंट आयडेंटिफाय करून वर्टीकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स काढल्या आहेत परंतु तुम्हाला रेड आणि ग्रीन लाईनचे इंटरसेक्शन ऑल रेडी मिळालेले आहे एक लाईन T पासून तर दुसरी लाईन S पासून येत आहेत T0 आणि S1 इंटरसेक्ट होत आहेत तुम्हाला पाथ इंटरसेक्शन मिळाला आहे तुम्ही पाथ ट्रेस बॅक करू शकता तुम्ही पाहू शकतात की ही आयडिया खूप सिम्पल आहे तुम्ही सुरुवात करून एका स्टेज पर्यंत पोहोचतात त्याठिकाणी S आणि T पासून सुरू होणाऱ्या लाईन इंटरसेक्ट करतात आणि आपण प्रत्येक स्टेप ला ही चेक करत रहा लाईन इंटरसेक्ट झाल्यावर पाथ मिळतो ट्रेस बॅक करून पाथ फाईंड आऊट करा मिकामी आणि तबुची अल्गोरिदम च्या मागे ही आयडिया आहे हा अल्गोरिदम प्रत्यक्षात पाथ अस्तित्वात असल्यास पाथ शोधण्याची गॅरंटी देतो आपण हे उदाहरण दर्शविले आहे आपण मिकामी तबुची अल्गोरिदम पेक्षा इम्प्रोवमेंट पाहूया मिकामी तबुची अल्गोरिदम मध्ये लाईन सोबत आपण ग्रीड पॉईंट पाहत होतो आणि ग्रेड पॉइंट मधून परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन जनरेट केल्या हाइटॉवर Hightower's अल्गोरिदम नुसार आपल्याला इतक्या परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन जनरेट कराव्या लागणार नाहीत ट्रेल लाईन संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली जाऊ शकते या स्टेप पाहू सर्वच प्रकारच्या परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन जनरेट करण्यापेक्षा फक्त ओबस्टॅकल्स पलीकडे एक्सटेंड होणाऱ्या ट्रेल लाईन विचारात ठेवाव्यात इतर ट्रेल लाईन ब्लॉक कराव्या आता तुम्हाला एस्केप पॉईंट आणि एस्केप लाईन शोधाव्या लागतील मी उदाहरणासह ते स्पष्ट करतो तुम्ही एस्केप पॉईंट आणि एस्केप लाईन शोधून त्या एस्केप पॉईंट ला परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन ड्रॉ करा इतर अल्गोरिदम स्टेप सारख्याच आहेत सोर्स आणि टारगेट पॉईंट मधून वर्टीकल आणि हॉरिझॉन्टल लाईन पास करा फर्स्ट लेवल प्रोब मिळाला तर पाथ शोधता येतो नाहीतर मागच्या प्रोब मधून एस्केप पॉईंट ला परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन ड्रॉ करा संपूर्ण ग्रीड पॉईंट मधून लाईन ड्रॉ करण्याची गरज नाही आपण त्या उदाहरणातील आयडिया पाहूया पहिली स्टेप मिकामी तबुची अल्गोरिदम प्रमाणे आहे S आणि T पॉईंट मधून दोन्ही वर्टीकल तसेच हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा मी ते कलर करून दाखवतो त्यांना S0 आणि T0 असे लेबल देतो याठिकाणी एस्केप पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करू डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे एक लाईन ओबस्टॅकल्स हिटिंग करत आहे तेव्हा ओबस्टॅकल्स आधीचा ग्रीड पॉईंट एस्केप पॉईंट असेल त्याच प्रमाणे दुसरी लाईन ओबस्टॅकल्स हिटिंग करत आहे त्या लाईन साठी आधीचा ग्रीड पॉईंट एस्केप पॉईंट असेल वर्टीकल लाईन कोणताही ओबस्टॅकल्स हिटिंग करत नाही तुम्ही ग्रीड पॉईंट घेऊन परपेंडिकुलर पद्धतीच्या नवीन ट्रेल लाईन ड्रॉ करू शकतात त्यांना S1 असे लेबल द्या त्यानंतर परपेंडिकुलर लाईनच्या साह्याने एस्केप पॉईंट इडेंटिफाय करा तुम्हाला S1 लाईन ओबस्टॅकल्सला क्लोज अशा पॅररल पद्धतीने रन होताना दिसेल S1 लाईन ओबस्टॅकल्सला कोठेही हिटिंग करत नाही पुढे हिट केल्यावर तुम्हाला एक एस्केप पॉईंट मिळेल S1 लाईन ओबस्टॅकल्स बाउंड्री जस्ट क्रॉस करते त्यापलीकडे इतर एस्केप पॉईंट डिफाइन करता येतो त्याचप्रमाणे डायग्रॅम मध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरी S1 लाईन ओबस्टॅकल्स बाउंड्री जस्ट क्रॉस करते त्यामुळे आपल्याला एक एस्केप पॉईंट येतो त्याचप्रमाणे ग्रीन S1 लाईन साठी क्रॉसिंग केल्यानंतर एस्केप पॉईंट मिळतो त्या आधारावर डायग्रॅम मध्ये दाखवल्याप्रमाणे परपेंडिकुलर लाईन ड्रॉ केल्या जातात अशा प्रकारे इतर S2 लाईन साठी डायग्रॅम मध्ये दाखवल्याप्रमाणे परपेंडिकुलर लाईन ड्रॉ केल्या जातात ही प्रोसेस कंटिन्यू असते डायग्रॅम मध्ये दाखवल्याप्रमाणे S पासूनचे एक लाईन आणि T पासूनचे एक लाईन इंटरसेक्ट करतात खरंतर बऱ्याच लाईन इंटरसेक्ट होतात तुम्ही त्यापैकी एक कन्सिडर करा उदाहरणार्थ तुम्ही एक लाईन घ्या इंटरसेक्शन आणि पाथ पहा हायटावरच्या अल्गोरिदममध्ये आपण काही पाथ तयार करु शकता जे ओबस्टॅकल्स बाउंड्री जवळ असतात जे अनावश्यकपणे उर्वरित मार्गापाथ वर कंजेशन आणू शकत नाही कारण जर आपण वायर व्यवस्थित असे चालविले तर यामुळे इतर वायर या भागात येणे अनावश्यकपणे थांबेल अल्गोरिदम पॅररल रनिंग आणि ओबस्टॅकल्स बाउंड्री जवळ असणाऱ्या लाईन च्या साह्याने पाथ ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो हाइटॉवरच्या अल्गोरिदमच्या मागे असलेली ही मूळ आयडिया आहे मिकामी तबुची अल्गोरिदम पेक्षा आपण बर्याच कमी लाईन विचारात घेत आहात पण या ठिकाणी एस्केप पॉईंट साठी कॉम्प्युटेशन विचारात घ्यावे लागते तुम्ही रेक्टांगुलर ओबस्टॅकल्स स्टोअर करण्यासाठी डेटा स्ट्रक्चर वापरू शकतात तसेच एस्केप पॉईंट कॉम्प्युटेशन साठी सिम्पल कॉर्डीनेट जॉमेट्री ची मदत होते शेवटी आपण स्टीनर ट्री बद्दल थोडक्यात बोलू याबद्दल मी आधी मेंशन केले होते स्टीनर ट्री म्हणजे वर्टीकल आणि हॉरिझॉन्टल लाईन सेगमेंट इंटर्कनेक्ट केलेल्या पॉईंटचा सेट होय त्यालाच रेक्टांगुलर स्टीनर ट्री म्हणतात टर्मिनल असलेल्या ठिकाणी देखील बेंड करण्यास परवानगी दिली जाऊ शकते स्टीनर ट्री चे एडवांटेज म्हणजे प्रत्यक्षात लेआउट कसे करतो आणि इंटरकनेक्शनची लांबी साधारण पॉइंट टू पॉइंट रूटिंगच्या तुलनेत कमी असते परंतु प्रॉब्लेम म्हणजे जनरल शॉर्ट टेस्ट स्टीनर ट्री स्टीनर मिनिमम ट्री प्रॉब्लेम डिटेक्शन कॉम्प्युटेशनली कॉम्प्लेक्स आहे स्टीनर ट्री बेस्ट अल्गोरिदम आहेत त्याबद्दल आपण चर्चा करत नाही आपण ट्री एज लेन्थ काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत पण तोदेखील एनपि हार्ड प्रॉब्लेम आहे आपल्याला लहान प्रकारच्या प्रॉब्लेम साठी सोल्युशन मिळू शकते परंतु मोठ्या प्रॉब्लेम साठी अँप्रॉक्सिमेट हेरिस्टिक्स आहेत वेटेड स्टीनर ट्री मध्ये हे सगळ्या एज ला समप्रमाणात वेट देण्याऐवजी सेगमेंट लेन्थ आणि पॅरामिटर W यांचे मल्टिप्लिकेशन करावे W म्हणजे एरियामध्ये कंजेशन होय एखाद्या नेट रिजन मध्ये हे जास्त कंजेशन असेल तर W जास्त असेल तो एरिया टाळायला हवा स्टीनर ट्री ओरिएंटेशन बद्दल काही काम देखील झाले आहे विशेषतः 45 डिग्री कोन कनेक्शन करता येते स्टीनर ट्रीवर आधारित काही ग्रीड रूटिंग अल्गोरिदम आहेत अशा प्रकारे आपण लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत